सर्वांना नमस्कार पूर्वीच्या वर्गात आपली ओळख डिजिटल ते एनालॉग रूपांतरण या विषयावर झाली आणि आपण वेटेड रजिस्टर बेस्ड डीएसी आणि बायनरी लॅडर आधारित डीएसीवर चर्चा केली या वर्गात आपण डिजिटल ते एनालॉग कनव्हर्टर सर्किट च्या इतर काही महत्त्वपूर्ण बाबींकडे पाहू यामध्ये आपण हे कसे करतो आपल्याला बफर एम्प्लीफायर वापरण्याची आवश्यकता का आहे ते पाहू आणि आपल्याला डीएसी सर्किटसाठी कोणत्या प्रकारचे बफर एम्पलीफायर वापरतो आणि त्यासाठी बफर एम्पलीफायर व्यतिरिक्त इतर काही अतिरिक्त सर्किटरी देखील पूर्ण डीएसी ऑपरेशनसाठी आवश्यक असतील आणि जर तेथे अनेक सिग्नल असतील तर त्याचे एनालॉगमध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे मग त्या साठी कोणती संभाव्य योजना आवश्यक असले जी रूपांतरण करतना डीएसीची संख्या कमी करू शकते आणि आपण येथे कामगिरीच्या काही मुद्द्यांवर आणि ज्या वेलेस एडीसीवर चर्चा करू तेव्हा आपण अधिक कामगिरीच्या मुद्द्यांविषयी सुद्धा चर्चा क़रुया आणि मग आपण एक व्यावहारिक आयसी बघू ते म्हणजे डीएसी 0808 मागील वर्गात शेवटी आपण पाहिले होते की लॅडर आधारित डीएसी हे वेटेड रेझिस्टर बेस्ड डीएसीच्या तुलनेत जास्त पसंत आहे तर त्या लॅडरवर आधारित डीएसी मध्ये आपल्याला माहित आहे की लोड कसे समाप्त करावे यावर अवलंबून आउटपुट व्होल्टेज अवलंबून असते तर 2 आर टर्मिनेशनसह आपल्याकडे काही विशिष्ट व्होल्टेज आहे खूप उच्च इनपुटसह खूप उच्च प्रतिकार करिता काही इतर व्होल्टेज जे पूर्ण स्केल व्होल्टेज असेल परंतु भिन्न लोड असल्यास तर व्होल्टेज बदलू शकेल बरोबर अशा परिस्थितीत लोडच्या भिन्नते मुळे तेथे डिजिटल इनपुटचा चुकीचा लावला जाऊ शकतो तर आपल्याकडे अशी एक व्यवस्था असणे आवश्यक आहे की ज्याद्वारे लोडमधील फरकाचा एनालॉग आउटपुट मिळण्यावर परिणाम होऊ नये आणि ज्यासाठी आपण बफर सर्किट टाकण्याचा विचार करतो आणि वर्धापन आवश्यक असल्यास ते देखील करतो तर तुम्हाला माहित आहे बफर ऍम्प्लिफायर लॅडर सर्किट च्या आऊटपुटवर कसे ठेवले जाऊ शकते म्हणून आपण बघितले लोडिंग इफेक्टमुळे व्होल्टेजमध्ये बदल झाले मग ते कसे ते संबंधित डिजिटल इनपुट काय होते त्याचा भाग होणार नाही अगदी स्पष्ट असे मानले जाऊ शकते की तेथे काही अन्य इनपुट आहेत तर अखंडता गमावले जाईल तर याक्षणी आपला विचार करणे गरजेचे आहे तर बफर हे आहे जो एक सर्किट दुसर्यापासून विभक्त करतो तर ज्या सर्किटची आपण येथे चर्चा करीत आहोत ते आहे ऑपेरेशनल ऍम्प्लिफायर ऑप एम्प आधारित सर्किट आहे आणि येथे हे नॉन इनव्हर्टींग मोडमध्ये कनेक्ट केलेले आहे आणि हे जितके आउटपुट तितकेइनपुट मिळवण्याचा आहे तर हे खूप उच्च इनपुट प्रतिबाधा प्रदान करते आणि ते सर्किट लोड करत नाही आणि जे काही येथे एक इनपुट आहे तेच या बाजूला आउटपुट आहे आणि मी हेच सांगत होतो हे आउटपुट व्होल्टेज जे भारानुसार बदलते त्याला आपण टाळू इचछीतो आता येथे आणखी एक सर्किट असू शकते हे इनव्हर्टींग ऑप एम्प आहे तर याचा वापर इन्व्हर्टींग मोड ऑप एम्प वापरण्यासाठी देखील केला जाऊ शकतो तर ज्यासाठी आपण एक असे सर्किट वापरू शकतो तर ही ऑप एम्प सर्किट आहे ही बाजू आपण ओळखू शकताहे लॅडर नेटवर्क आहे आणि हे एमएसबी बरोबर आहे एमएसबी करंट तयार करते व्ही भागिले 2 हे प्रभावी व्होल्टेज आहे थेव्हिनिन व्होल्टेज विभाजित आउटपुट प्रतिरोधानुसार जे आहे आर व्ही भागिले 2 आर आणि येथे या प्रकरणात ते व्ही भागिले 4 आणि प्रतिकार आर आहे तर सध्याचे करंट आहे व्ही भागिले 4 आर आणि त्याचप्रकारे उजवीकडे गेलो तर व्ही भागिले 8 आर व्ही व्ही भागिले 16 आर व त्याद्वारे पुढे जाईल तरहा करंट आहे जो उजव्या दिशेने जात आहे आणि ते आभासी ग्राउंड आहे म्हणजेच वास्तविक ग्राउंड नाही तर हा करंट येथे वळेल ठीक आहे ना परंतु ऑप अँप असे काम करीत नाही त्यामुळे परत आपल्याला ऑप अँम्प सिद्धांताचे पुनरावलोकन करावे लागेल किंवा अन्यथा ऑप अँम्पचा हा विशिष्ट पैलू लक्षात ठेवा नॉन इनव्हर्टींगमध्ये मध्ये मागील प्रकरणात आणि या उलट या प्रकरणात या दोन पद्धतींमध्ये ते कसे कार्य करतात तर येथे आउटपुट हे अंतिम एनालॉग आउटपुट हे वजा आर वेळा होईल कारण हे सर्व करंट गुणाकार इन्व्हर्टिन्ग एम्पलीफायर आहे त्यानुसार वजा व्ही भागिले 2 वजा व्ही 4 व त्या पुढे तसेच जर आपण सगळ्यांची बेरीज केली तर तेच समीकरण मिळेल जे आपल्याला डीएसीसाठी मिळाले होते ते मिळेल आता आपल्याकडे एक ऑप अँपच्या मदतीने एक बफर आहे हे स्पष्ट आहे तर हे आहे लॅडर चे आउटपुट वर वापरले जाते पण एवढेच नाही आणखीही काही गोष्टी आहेत जे डीएसी कार्य करण्यासाठी आवश्यक आहे तर ही अतिरिक्त सर्किटरी आहेत तर हे काय आहे ते पाहूया तर इथे आपण काय पाहता सुरवात करण्यासाठी आपण हे लक्षात घेऊया हे काही फ्लिप फ्लॉप आहेत तर हे आहे प्रत्यक्ष रजिस्टर तर हे या रजिस्टर मध्ये जितके डिजिटल ते एनालॉग रूपांतरण बिट्स असतात तितके फ्लिप फ्लॉप असतात तर येथे 4 बिट दर्शविलेले आहेत परंतु ते एन बिट्स पर्यंत वाढविले जाऊ शकतात हे स्पष्ट आहे तर हे रजिस्टर डिजिटल माहिती साठवत म्हणून जोपर्यंत हे द्वारित नाही इनपुट बदलत नाही तो पर्यंत आऊटपुट ट्रू म्हणजे एक राहिले तर व्हॅल्यू बदलणार नाही आहे हे महत्वाचे की आउटपुट स्थिर राहते ठीक आहे तर या मूल्याच्या आधारे हे उच्च किंवा कमी आहे तर हे अचूक व्होल्टेज सोर्स आणि लेव्हल एम्पलीफायर आउटपुटचे मूल्य धरून ठेवतो जे अगदी अचूक व्होल्टेज आहे 0 व्होल्ट किंवा काही उच्च व्होल्टेज म्हणा या प्रकरणात 10 व्होल्ट ठीक आहे जेव्हा हे डिजिटल ते एनालॉग रूपांतरण होत आहे हे बदलू नये हे देखील या डी ए सी साठी खरे राहिले पाहिजे रूपांतरण अन्यथा आउटपुटडिजिटल इनपुट पेक्षा वेगळे मिळेल हे तुम्हाला माहित असेल तर हा डिजिटल डेटा येथे हलविला गेला आहे हे बायनरी आउटपुट व्होल्टेज पातळी आहे ती लॅडर इनपुटवर ठेवली जातात आणि हे आपले अंतिम व्हीए असते आणि हा व्हीए आपण नुकत्याच चर्चा केलेल्या बफर एम्पलीफायरवर जाईल तर हे आहे योग्य रूपांतरणासाठी आवश्यक तर ते व्होल्टेज आहे जेव्हा डीएसी रूपांतरण चालू असेल तेव्हा अखंडतेसाठी बदलू नये बरोबर तर हे लॅडर नेटवर्कला समान आणि स्थिर स्तराचे सिग्नल सादर केले गेले पाहिजे हे लेव्हल एम्प्लिफायरचे काम आहे कमी आणि उच्च दोन्हीसाठी तर हे असे नसावे कि 1 म्हणजे 9 8 व्होल्ट दुसरा 10 1 व्होल्ट आहे तर सर्किटमधील लहान बदल सुद्धा नसावे हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे आता डिजिटल डेटा ठेवला येथे ठेवला जातो तो येथून येत आहे आणि हा डिजिटल डेटा बदलला आहे किंवा वाचल्या जातो जेव्हा एखादी विशिष्ट स्ट्रोब पल्स असते अन्यथा ती 0 पर्यंत राहील तर मूल्य हे नोंदणीकृत आउटपुट समान राहील ते बदलणार नाही फक्त दरम्यान डिजिटल इनपुट ठीक स्थापित केले आहे तर केवळ एक रीडइन स्ट्रॉब पल्स येईल आणि ते इनपुट रजिस्टरवर हलविले जाईल ओके आणि त्या पाठोपाठ पुढील रीड इन स्ट्रोब येईपर्यंत हे असेच आयोजित केले जाईल आणि मग त्याचे रूपांतर होईल म्हणूनच हे टाळणे आपल्यासाठी देखील उपयुक्त आहे क्षणिक टाळण्यासाठी किंवा अखंडता राखण्यासाठी तर ही देखील एक गोष्ट आहे गेटिंग कसे आवश्यक आहे आणि हे सर्व अँड गेट्स कसे कार्य करते ते आपल्याला समजले आता डेटा शिफ्ट दरम्यान सेटलिंग वेळ आवश्यक आहे त्यामुळे डेटा शिफ्ट होतो आहे आणि डेटा मिळत आहे या विशिष्ट फ्लिप फ्लॉपसाठी किंवा तेथे असलेल्या रजिस्टरसाठी आणि एकदा तो सेटल झाल्यावर रूपांतरण पूर्ण होते आणि नंतर आपण दुसरा डेटा वाचू शकता तर डीएसीचा वापर करून शक्य असलेल्या जास्तीत जास्त रूपांतरणाच्या मागे हा प्राथमिक घटक आहे हे स्पष्ट आहे का कारण या विशिष्ट रजिस्टर ज्याच्या आत फ्लिप फ्लॉप असतात एक मर्यादित राईस वेळ मर्यादित फॉल वेळ असते तर डीएसीच्या रूपांतरणाचे जास्तीत जास्त दर ठरवण्यासाठी याचा विचार करणे आवश्यक आहे आता जर आपल्याकडे एका पेक्षा जास्त डिजिटल इनपुट लाईन्स असतील त्याला अनालॉग सिग्नल मध्ये रुपांतरित करण्यासाठी आपल्याकडे तिककेच डीएसी लागतील आणि जेव्हाही आपण ते वाचत आहात तर फ्लिप फ्लॉप रजिस्टर आउटपुट हे धरून असेल आणि मग आउटपुट उपलब्ध होईल आणि पुढील वाचनात पुन्हा ते रूपांतरित झाल्यावर आऊटपुट मिळेल तर हे अश्याप्रकारे कार्य करेल परंतु आपल्याला जर खर्च वाचवायचा असेल किंवा आपल्याला माहिती झाले कि मल्टिप्लेक्सिंग करण्याची संधी आहे तर ज्या वेळात इनपुट सिग्नल वाचले जात आहे त्या कालावधीत आपण दुसरे डिजिटल डेटा एनालॉग मध्ये रूपांतरित करू शकता आणि इथे परत या म्हणजे आपण एका डीएसी चा वापर एकापेक्षा जास्त डिजिटल इनपुट सिग्नल ला रूपांतरित करण्यासाठी करू शकतो ते ठीक आहे का तर परंतु या व्यवस्थेत आपल्याला काही अतिरिक्त सर्कइतरी आवश्यक आहेत त्याची आपण चर्चा करूया मग ते काय आहे तर हे एनालॉग आउटपुट जे एका विशिष्ट चॅनेलसाठी येत आहे तर हे डिजिटल इनपुट लाइन आहेत तर हे डीएसी कनव्हर्टर आहे आणि जे चॅनेल एक इनपुट डिजिटल इनपुट 1 किंवा इनपुट 2 किंवा इनपुट 3 वर अवलंबून आहे तर आपल्याला माहित आहे की हे आउटपुट यापैकी एकाकडे घेऊन जात आहे तर पुढच्या वेळी हे दुसरे चॅनेल रूपांतरित होईल आणि हे येथे संपले आहे आता या सोबत काय होईल हे सिग्नल जर ते आधी ए सी ला समर्पित होते आणि सिग्नलहेरेजिस्टरेड आउटपुट आणि लेवल ऍम्प्लिफायरनी धरून ठेवला होता तर मी परत जाऊन दाखवतो हे लेवल एम्पलीफायर आहे जे इथे धरून ठेवतो जर समर्पित डीएसी असेल तर परंतु जर ते समर्पित डीएसी नसेल तर इथे येईल आणि आउटपुट वर पूर्ण होईल यासाठी तो परत येई पर्यंत सॅम्पल आणि होल्ड सर्किट लागेल आणि तोच डिजिटल इनपुट सिग्नल येथून आउटपुटवर जाईल जर आपण एका डीएसीचा वापर करून एकाधिक सिग्नल डिजिटल इनपुट सिग्नल डीकोड करण्याचा प्रयत्न करीत असाल तर सॅम्पल आणि होल्ड सर्किट असण्याची ही आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपण आऊटपुट ला बफर चा वापर वापरतो हे तुम्हाला बफर तुम्हाला माहित आहेच यानंतर आपण ओपॅम्प लावत आहात आणि हे एक कॅपेसिटर आहे तर हा एक सॅम्पल आणि होल्ड सर्किट आहे तर हे इथे सॅम्पल घेत आहे हे सॅम्पल येथे दर्शविला जात आहे आणि यास एक उच्च इनपुट बाधा आहे ज्यामुळे कॅपेसिटर हळू हळू डिस्चार्ज होईल तर पुढील सॅम्पल ठीक होईपर्यंत आउटपुट कमीतकमी समान राहील परंतु ते पुरेसे वेगवान असणे आवश्यक आहे जेणेकरून ते लक्षणीय गळती होऊ नये प्रतिबाधा खूप जास्त असली तरी आरसी हि संख्या खूप जास्त असेल परंतु तरीही आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की ते त्या पातळीपेक्षा कमी होऊ नये आणि अखंडता नष्टहोऊनये हे ठीक आहे का आणि नमुना घेण्याचे प्रमाण कपॅसिटरवर अवलंबून असते जसे मी म्हटल्याप्रमाणे ते त्वरीत डीसचार्जे होईल किंवा व्होल्टेज खाली येते हे आपल्याला माहित आहे आणि अॅनालॉग सिग्नलची वारंवारता तयार होईल आणि अनालॉग सिग्नल तयार होतो तर तेथे नेयक्विस्ट रेट नावाची एक संकल्पना आहे जो पर्यंत डिजिटल सिग्नल प्रक्रियेबद्दल काही करत नाही तोपर्यंत आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही जे सान्गतो कि वारंवारता थोडी जास्त असेल तर वेग वाढवावे आवश्यक आहे आणि जर ही वारंवारता प्रमाण कमी असेल तर याचा अर्थ असा की हळू चालणारा सिग्नल असेल तर त्याला आपण हळू सॅम्पल करू शकतो तर हि कल्पना आहे तर आता आपण अश्या मुद्द्यावर पोचलो जे डी ए सी कामगिरीच्या मुद्द्यांशी संबंधित आहे तर डीएसी कामगिरीबद्दल अधिक पैलू आहेत जे आम्ही एडीसीबद्दल चर्चा करताना घेऊ कारण काही गोष्टी सारख्या आहेत तर आपण तत्याची समांतर चर्चा करू म्हणूनच आपण याचा अनालॉग ते डिजिटल रूपांतराच्या वर्गामध्ये परिचय घेऊ तर एक महत्त्वाची गोष्ट आहे अर्थातच अचूकता अचूकताच्या मदतीने सैद्धांतिक मूल्य आणि वास्तविक मूल्य किती जवळ आहे ते मोजले जाते अर्थात हा एक महत्त्वाचा घटक आहे तो प्रिसिजन रजिस्टर आणि रेफेरेंस वोल्टेज सप्लायवर अवलंबून असतो त्या भागातील विशिष्ट ब्लॉक आणि अतिरिक्त सर्किटरी ची आवश्यकता आहे हे त्याद्वारे आपण नमूद केले आहे पुढे रिझोल्यूशन आहे व्होल्टेजमधील ही सर्वात छोटी वाढ आहे तर हे एलएसबी बरोबर संबंधित आहे हे इनपुट डिजिटल सिग्नल मधील बिट्सच्या संख्येवर अवलंबून आहे जर बिट्सची संख्या कमी असेल तर कमी असेल तर नक्कीच एलएसबीशी संबंधित मूल्य कमी असेल जर बिटची संख्या अधिक असेल आणि ते लॅडर आधारित असेल तर त्याचे मूल्य घातांक एन असेल किंवा वेट रेसिस्टर आधारित असेल तर त्याचे मूल्य 2 चा घातांक एन वजा 1 वर एक असेल तर हे दोन महत्त्वाचे पैलू आहेत जरी हे थोडेसे तरी स्वतंत्र प्रकारची वाटत असेल तरी त्यांच्यात काही संबंध आहे जे आपण या दोन उदाहरणांमध्ये पाहू शकतो तर जर ते 4 बिट लॅडर असेल आणि तर ते 16 व्होल्टचे संदर्भ व्होल्टेज असेल आणि आपल्याला त्वरित गणनासाठी माहितच असेल कि इतर व्होल्टेज साठी गणना कशी करायची ते तर रेझोल्यूशन 16 भागिले 2 चा घातांक 4 होईल जे 1 व्होल्ट आहे आणि जर आपण प्रेसिजन एम्पलीफायर च्या साहाय्याने 0 1 टक्के अचूकता शोधत असू आणि त्या सर्व गोष्टी वापरुन बघितल्या तर हे 16 मिलीव्हॉल्ट असेल परंतु एका पातळीपासून दुसऱ्या पातळीपर्यंत ते एक व्होल्ट चा फरक आहे जे आपल्याला माहित आहे तर हे थोडेसे जास्त आहे ते थोडेसे ओव्हरकिल आहे बरोबर तर आपण रिझोल्यूशन सुधारण्यासाठी अधिक बिट्स वापरू शकतो किंवा अगदी आपल्याला माहिती आहे कमी तंतोतंत घटक ठीक करतील कारण रिझोल्यूशन आणि अचूकता वेगळे भाग आहेत आणि जर आपणइतर प्रकरणांचा विचार केला समजा 11 बिट लॅडर आणि संदर्भ व्होल्टेज 10 व्होल्ट असेल तर रिझोल्यूशन 10 भागिले 2 चा घातांक 11 म्हणजे हे 5 मिलिव्होल्ट होईल आणि जर मी वापरलेले घटक 1 टक्के अचूकता देत असेल आणि सर्व 10 व्होल्ट रेफरेंस व्होल्टेजसाठी 1 टक्के अचूकता म्हणजे 100 मिलीव्होल्ट होईल तर जर आपण 5 मिलिव्होल्ट मध्यांतर साठी सिग्नल मोजण्याचा प्रयत्न करीत असू परंतु अचूकता 100 मिलिव्होल्ट इतके कमी असेल तर उच्च रिझोल्यूशन साठी जाण्याचा उपयोग नाही तर एकतर आपण अधिक अचूक घटकांचा वापर करून आपली अचूकता सुधारित करायला हवी किंवा आपण आपल्या बिट्सची संख्या कमी करावी जे आवश्यक नाही म्हणजे दृष्टिकोनातून ते ओव्हरकिल होईल आहे ठीक आहे तर या काही गोष्टी आहेत आणि ज्यांचा एकत्र विचार करून डीएसी डिझाइन केले पाहिजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जेव्हा डीएसीकडे पाहिले जाते त्याला स्लीव्ह रेट म्हणतात तर डीएसीचे एनालॉग आउटपुट चे मूल्य काय दराने बदलू शकते ते आउटपुट एम्पलीफायर म्हणजे ऑप एम्प वर अवलंबून आहे तर आउटपुट किती लवकर बदलू शकेल तर आपण कमी मूल्यच्या इनपुट पासून म्हणजे 0000 किंवा 0001 पासून 1111 म्हणजे सगळ्यात उच्च किती पटकन बदलेल त्या वर अवलंबून आहे परंतु आउट पुट किती लवकर बदलेल ते ऑप अॅम्प स्लीव्ह रेट वर अवलंबून आहे दर अश्या प्रकारे हा एक महत्वाचा मुद्दा आहे Refer Slide Time 1934 आता जेव्हा डीएसी बनते तेव्हा बर्याचदा आपण नीरसपणा चाचणी घेण्याचा विचार करता नीरसपणाची परीक्षा म्हणजे नीरस आपल्याला माहित आहे की हे वाढत आहे आणि त्याच दराने हळूहळू ते आहे वाढत आहे तर आपल्याला ते पाहण्याची गरज आहे कि जर डिजिटल इनपुट हळूहळू वाढले तर संबंधित एनालॉग इनपुट या पद्धतीने वाढले पाहिजे ह्या स्टेप्स आहेत की हे 1 व्होल्ट 2 व्होल्ट 3 व्होल्ट सारखे आहे कारण आपल्याला माहित आहे 1 व्होल्ट रेसोलुशन आहे तर हे असे केले जाईल किंवा ते 1 मिलिव्होल्ट रिझोल्यूशन असेल तर 1 मिलिव्होल्ट 2 मिलिव्होल्ट 3 मिलिव्होल्ट इत्यादी पुढे आउटपुट हे आपल्या डिजिटल इनपुटवर अवलंबून आहे जर डिजिटल इनपुट सतत एका वेळी 1 मूल्य असे वाढविले गेले तर तर आउटपुट तश्याच प्रकारे वाढेल हे इथे असे एका आउटपुट दिले आहे परंतु जर आपण बघितले तर वास्तविक आउटपुट हे असे आहे आपण येथे ठळक ओळीत जे पहात आहात ते नीरसता चाचणी चा वापर करून बघता येईल शकते तर मग काही अडचण आहे का तर ही चाचणी आपल्याला जे योग्य आहे ते देईल तर डिजिटल इनपुटच्या वाढीबरोबर अनालॉग आउटपुट व्होल्टेज नियमितपणे वाढते की नाही ते तपासेल तर कोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतात तर या विशिष्ट उदाहरणासाठी आपण पाहू शकता तर ही निळी रेषा आहे तर हे 0011 आहे त्यानंतर 1 मूल्याने वाढ झाल्यावर हे 0 1 0 0 असावे त्याऐवजी येथे आपण जे पाहत आहात ते 0 0 0 0 0 आहे तर याचा अर्थ असा आहे की या विशिष्ट बिटमध्ये काही अडचण आहे त्या गोष्टी आपण येथे देखील पाहू शकतो तर दुसरा एमएसबी यामध्ये सुद्धा एक समस्या आहे तर इथे 4 बिट साठी सेकंड एमएसबीची समस्या आहे ही समस्या अँड गेट किंवा त्याचे गेटिंग किंवा एम्पलीफायरमधील समस्ये असू शकते आपल्याला त्याचे निराकरण करावे लागेल तर हे नीरसपणा चाचणीद्वारे करता येईल आणखी एक चाचणी म्हणजे स्टेडी स्टेट अचूकता चाचणी इथे माहिती असलेला डिजिटल नंबर रजिस्टरला दिला जातो आणि स्टेडी स्टेट अचूक मीटरने मोजलेले एनालॉग आउटपुट व्होल्टेज आणि सैद्धांतिक मूल्यासह तुलना करतात तर आहे अचूकपणा जे तुम्हाला माहित आहे तर आपण एक उदाहरण बघू ते म्हणजे एक व्यावहारिक डीएसी 0808 तर हे डेटा शीट वरून कळतो कि हा टेक्सास इंस्ट्रुमेंट्स चा आहे तर हे विशिष्ट बिट डीएसीआहे जो डिजिटल ते एनालॉग रूपांतरण करतो आणि येथे तुम्ही पहाल हे डिजिटल इनपुट A1 ते A8 अशा प्रकारे लिहिलेले आहे तर अश्या प्रकारे यांचा हा उल्लेख केला आहे परंतु आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे नामांकन असू शकते एलएसबी एक शून्य असू शकते आणि नंतर ते ए 7 अश्याप्रकारे आता आपण येथे ज्या इतर गोष्टी बघूशकतो जसे कि वीजपुरवठा 5 व्होल्ट वजा 15 व्होल्ट सेटलिंग टाइम मी सांगितल्या प्रमाणे डेटा दर गेटिंगद्वारे रीड इन स्ट्रोब आणि रजिस्टर याशिवाय ट्रांसीएंटराईस टाइम फॉल टाइम सर्व व्यवस्थित होत जाते तर पुढच्या वेळी तुम्ही पुन्हा डेटा वाचू शकता या साठी सेटलिंग टाइम महत्वाचा आहे तर अश्या प्रकारे रूपांतरणाचा जास्तीत जास्त दर देखील माझा अर्थ असा की तो एक प्राथमिक घटक आहे 0808 साठी हे 150 नॅनोसेकंद आहे इनपुटमध्ये बदल झाल्यावर माहित असलेल्या आधारे आउटपुट किती लवकर बदलू शकतो हे स्लेव्ह रेट आहे ते एका मायक्रोसेकंदमध्ये 8 मिलिंपेयर आहे संबंधित अचूकता हि 0 19 टक्के आढळली आहे ते संदर्भ व्होल्टेज कडून येईल पिन 4 वर आउटपुट व्होल्टेज रेंज अगदी लहान आहे वजा 0 6 व्होल्ट ते अधिक 0 5 व्होल्ट परंतु प्रत्यक्षात ती करंट ची विशिष्ट रेंज देते आणि जेव्हा आपण आउटपुट एम्पलीफायरद्वारे बघू तेव्हा व्होल्टेज पातळी भिन्न असेल तर आपण एका उदाहरणाद्वारे पाहू तर हे पिन 4 वर आउटपुट करंट आहे जे आपल्यासाठी अधिक महत्वाचे आहे जे अधिक महत्वाचे आहे जे 0 ते आय रेफेरेंस आहे तर आय रेफरन्स इथून येत आहे तर हा व्ही रेफेरेंस आहे आणि हा आर रेफेरेंस आहे जर तुम्ही त्यांच्याद्वारे भागाकार केला जे बाहेरून जोडलेले असेल तर तुम्हाला आय रेफेरेंस मिळेल तर करंट बदल 0 ते आय रेफेरेंस डिजिटल इनपुटवर आधारित आहे आणि हा आय रेफेरेंस या प्रतिकारातून येईल आणि त्यानुसार आउटपुट व्होल्टेज तयार होईल तर या विशिष्ट आउटपुट व्होल्टेजची जास्त चिंता नाही परंतु आउटपुट करंट भिन्न असेल डिजिटल इनपुट मुळे या विशिष्ठ भागासाठी डीएसी महत्वाचे आहे आणि त्यानंतर या सारखे एक ओप एम्प आधारित एम्पलीफायर असेल तर हे कसे काम करते ते एका उदाहरणाद्वारे बघूया तर या व्यवस्थेत आम्ही असे म्हटले होते की ए 1 हा एमएसबी आहे आणि ए 8 हे एलएसबी आहे हे आपल्याला माहितीच आहे डेटा शीटमध्ये आणि सर्व नमूद केले आहे तर परंतु आपल्याला हे माहित आहे की जर वेगळ्या प्रकारचे नामांकन असू शकते ए 0 ते ए 7 0 हा एलएसबी आणि ए 7 एमएसबी असा वापर केला असेल तर आपल्याला त्याचे नाव बदलण्याची गरज आहे आणि त्या गोष्टी नीट होतील तर आपल्याला A1 मध्ये गोंधळ होण्याची गरज नाही आणि आपल्याला हा व्ही 1 आणि त्यांचा सहवास माहित आहे तर येथे ए 1 एमएसबी आहे आणि ए 8 एलएसबी आहे हे आपण येथे पूर्वी पाहिले आहे ए 1 हा एम एस बी आणि ए 8 हा एल एस बी असे आपण बघूया तर आय रेफरन्स हा व्ही रेफेरेंस बघिले आर रेफेरेंस हे स्पष्ट आहे का म्हणून आय रेफेरेंस हा आय रेफेरेंस गुणिले इनपुट डिजिटल इनपुट डेटा असेल जे आपल्याला इथून मिळेल तर हे व्ही शून्य बरोबर आर शून्य गुणिले आय शून्य असेल जे आउटपुट एम्पलीफायर मधून मिळेल तर व्ही 0 हा व्ही रेफेरेंस भागिले आर रेफेरेंस असेल अश्या संबंधित इनपुट आपल्या संबंधित एनालॉग युनिटमध्ये रूपांतरित केले जाईल लॅडर नेटवर्कमधील एनालॉग आउटपुट हे आर नि गुणलेले असते तर अखेरीस आर हा आर रेफेरेन्स असेल तर व्ही शून्य गुणिले हे असेल हे या बाजूला ए 1 ते ए 8 संबंधित डिजिटल इनपुट साठी डीएसी चे अनालॉग आउटपुट हे आहे जे 8 बिट्स चे असेल जर सर्व डिजिटल इनपुट 0 असेल तर हे सर्व 0 व्हॅल्यू असेल तर व्ही शून्य 0 व्होल्ट योग्य असेल आणि जर सर्व डिजिटल इनपुट 1 असेल आउटपुट हे व्ही रेफेरेंस गुणिले 255 भागिले 256 होईल तर व्ही रेफेरेंस गुणिले 0 996 आणि जर व्ही रेफेरेंस १० व्होल्ट असेल तर ते 9 96 व्होल्ट असेल ठीक आहे तर डीएसी अशा प्रकारे कार्य करते तर आपण या विशिष्ट वर्गाच्या निष्कर्षावर पोहचलो आपण पाहिले कि बफर सर्किट चा उपयोग लॅडर सर्किट च्या आउटपुट मध्ये होतो तर आउटपुट ला लोड कर्णयसाठी नवे तर अखंडता सुनिश्चित करण्यासाठी ऑप अँप चा इनव्हर्टींग आणि नॉन इनव्हर्टींग मोड चावापर बफर सर्किट म्हणून होऊ शकते आणि आपल्याला डीएसीसाठी अतिरिक्त सर्किट आवश्यक आहे ज्यात रजिस्टर लेव्हल एम्पलीफायर गॅटींग चा उपयोग डिजिटल इनपुट शिफ्ट करून नोंदणी करण्यासाठी होतो या सर्व गोष्टी आणि यामुळे डीएडीसी पूर्णपणे कार्यशील बनतो डेटा शिफ्ट आणि डेटा रीड दरम्यान आवश्यक सेटलिंग वेळ मुख्यतः रूपांतरणाचा अधिकतम दर निश्चित करतो आणि जेव्हा एकापेक्षा जास्त चॅनलची रूपांतरण पूर्ण होते त्या वेळेस सॅम्पल आणि होल्ड सर्किट चा वापर होतो अचूकता आणि रेसोलुशन हे डीएसीची महत्त्वपूर्ण परफॉरमन्स मेट्रिक आहेत आणि आपण नीरसपणा चाचणी आणि स्टेडी स्टेट चाचणी या वेगळ्या आहेत आणि रूपांतरणात काही अडचणी आहेत की नाही ते शोधण्यासाठी होतो स्ल्यू रेट एनालॉग आउटपुटमध्ये जास्तीत जास्त बदल करण्याचा दर देतो आणि हे देखील एक महत्त्वाचे प्रमाण आहे आणि आपण एक व्यावहारिक 8 बिट अॅनालॉग ते डिजीटल रूपांतरावर देखील चर्चा केली आणि आपल्याला आढळले की डिजिटल इनपुटला समतुल्य अनालॉग मध्ये रुपांतरित कसे करता येईल